सर्वांचे स्वागत आहे तर मागील वर्गात मी तुमच्याशी चर्चा केली की बजेटची कागदपत्रे तयार करण्यासाठी किंवा अंदाजपत्रक व अर्थसंकल्पीय नियंत्रण प्रक्रियेस जाण्यासाठी विक्रीचे अंदाज कसे लावता येतात आणि आता या वर्गापासून आपण शिकू कि व्यावहारिकदृष्ट्या अंदाजपत्रक कसे तयार करता येईल आणि आपण विक्री पूर्वानुमान अंदाजपत्रक विक्री संकलन बजेट पासून सुरूवात करु नंतर सर्व खर्च इनपुट बजेट उप बजेट आणि त्यानंतर अंदाजपत्रक नफा आणि तोटा खाते त्यानंतर अंदाजपत्रक रोख विधान आणि त्यानंतर अर्थसंकल्पित ताळेबंद तयार करणे तर आपल्या सर्वांच्या सोयीसाठी कदाचित तुमच्या आणि माझ्या देखील सोयीसाठी मी ही दोन प्रकरणे घेतली आहेत ही पुस्तकातीलच मिनी प्रकरणे आहेत ते पुस्तक जे मी कोर्स प्लॅनमध्ये दिले आहेत जे कि सी टी हॉरंग्रेन आणि इतर दोन लेखकांचे आहे त्यामध्ये हे एक सुंदर पुस्तक आहे जे बजेटिंग आणि बजेट कंट्रोल प्रक्रिया अतिशय प्रभावीपणे कव्हर करते म्हणून मी त्या पुस्तकातील बर्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि मी येथे आपल्याशी ज्या मिनी केसेसबद्दल चर्चा करणार आहे त्यादेखील याच पुस्तकातील आहेत तर मला आढळले की ही अतिशय महत्वाची प्रकरणे आहे आणि अगदी खात्री पटवून देणारी प्रकरणे आहेत जे कि आपल्या सर्वांनाच मदत करू शकतील अमेरिकन अर्थव्यवस्था किंवा कदाचित डॉलरच्या दृष्टीने हे म्हणता येईल की मग ते डॉलर मध्ये असो किंवा रुपया मध्ये असो किंवा कोणत्याही चलनात असो किंवा कोणत्याही बाबतीत अर्थसंकल्पीय अभ्यास अर्थसंकल्पीय प्रक्रिया समान राहील तर आपल्या सोयीसाठी आपण पुढे बजेट आणि अर्थसंकल्पीय नियंत्रण प्रक्रिया आणि इतर काही प्रकरणांचा संदर्भ घेऊ इच्छित असाल आणि आपल्या ज्ञानात सुधारणा करू इच्छित असाल तर आम्ही नेहमीच सी टी हॉरंग्रेन याबद्दल चर्चा करेन त्यांनी पुस्तकात खूप छान दिले आहेत आणि मीही त्याच पुस्तकाचे अनुसरण केले आहे आणि ही प्रकरणे देखील त्याच पुस्तकातील आहेत तर ही प्रकरणे उदाहरणार्थ आपण काय करणार आहोत मी येथे विस्तृत प्रक्रियेचे अनुसरण करून हे लेक्चर आणि ही पुस्तकात असलेली प्रकरणात पीडीएफ स्वरूपात रूपांतरित केले आहे तर तुम्ही पीडीएफ स्वरूप उघडा प्रथम तुम्ही केस वाचण्याचा प्रयत्न करा प्रकरण स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि अर्थसंकल्पातील वेळ किती आहे हे समजून घ्या किती महिन्यासाठी क्वार्टर्ससाठी आपल्याला अर्थसंकल्प तयार करायचा आहे मग ते महिन्यासाठी एक चतुर्थांश 6 महिने किंवा वर्षासाठी आहे आपल्या मनात ही गोष्ट प्रथम जाणून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे लेखकाने आपल्याला दिलेल्या महत्त्वपूर्ण अटी कोणत्या आहेत की तो किती विक्रीचा अंदाज लावत आहे किंवा विक्रीची अंदाजाची माहिती आम्हाला देण्यात आली आहे विक्री कशी होणार आहे म्हणजेच विक्रीतील रोख रकमेचा कोणता भाग आहे किंवा क्रेडिटचा कोणता भाग आहे मग पत विक्री कशी गोळा केली जाईल आणि मग आपल्याला इतर इनपुट बजेट उप बजेट म्हणजे खरेदी बजेट खरेदी वितरक अर्थसंकल्पात जाणे आवश्यक आहे कारण आम्ही आपल्या उत्पादनाचा काही भाग किंवा या फर्मच्या उत्पादनाचा काही भाग क्रेडिट वरती विकणार आहोत त्याचप्रमाणे या कंपनीला काही इनपुट खरेदी करण्याचा हक्क आहे म्हणजेच पुरवठादारांकडून क्रेडिटवर कच्चा माल खरेदी करण्याचा हक्क आहे मग पुरवठादाराने दिलेल्या क्रेडिट शर्ती काय आहेत म्हणून आपल्याला या प्रकरणातील प्रत्येक गोष्ट वाचून पूर्णपणे समजून घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपणास ते करण्यास किंवा सोडवण्यास सुरवात करावी लागेल किंवा आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपण बजेट कसे तयार करतो जे कि विक्री बजेटपासून सुरू होते नंतर विक्रीचे अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्पित ताळेबंद तयार करून समाप्ती होते तर मी येथे हे सर्व प्रकरणे तुमच्याबरोबर किंवा तुमच्यासाठी वाचून दाखवीन नंतर मी येथे दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकेन आणि मग त्यानंतर आपण ते सोडवण्यास आणि अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात करू येथे केस आहे संगणक सुपरस्टोर्सच्या बाबतीत त्यांना अत्यंत विकेंद्रित व्यवस्थापन वापरण्याचा दृढ विश्वास आहे आपण अमेरिकेच्या मॉलमध्ये कंपनीच्या स्टोअरचे नवीन व्यवस्थापक आहात मग ते भारतीय बाजारपेठ असो किंवा अमेरिकन बाजारपेठ फरक पडत नाही कारण आपणही जागतिक अर्थव्यवस्था आहोत खरेदी कशी करावी कसे प्रदर्शित करावे विक्री कशी करावी आणि शॉपलिफ्टिंग कशी कमी करावी याबद्दल आपल्याला बरेच काही माहित आहे लेखा आणि वित्त याबद्दल आपल्याला थोडेसे माहिती आहे परंतु उच्च व्यवस्थापनास याची खात्री आहे की उच्च व्यवस्थापन प्रशिक्षणात स्टोअरच्या सक्रिय सहभागास अर्थसंकल्पीय प्रक्रियेत समाविष्ट केले पाहिजे जे खालून वरपर्यंत आहे आपल्याला आपल्या स्टोअरसाठी जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण मास्टर बजेट तयार करण्यास सांगितले गेले आहे आपणच त्याच्या पूर्ण तयारीसाठी जबाबदार आहात सर्व लेखा मध्यवर्ती केले गेले आहे त्यामुळे आपल्यास कोणत्याही तज्ञांची मदत मिळणार नाही याव्यतिरिक्त उद्या शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक नियंत्रक आपल्या कामाची तपासणी करण्यासाठी येथे असतील त्यावेळी ते अंतिम बजेट दस्तऐवज तयार करण्यात आपल्याला मदत करतील आपण काही वेळा बजेट तयार करावे अशी कल्पना आहे त्यामुळे आपल्याला लेखाविषयक बाबींबद्दल अधिक आत्मविश्वास मिळेल आपल्याला आपल्या पर्यवेक्षकावर अनुकूल ठसा उमटवायचे आहे त्यामुळे 31 मे 2015 पर्यंतचा सर्व डेटा एकत्रित करा जे काही आपण त्या वेळेत घेऊ शकतो ते घ्या आम्हाला हे दिले गेले आहे आपण त्यास माहिती म्हणू शकतो ज्याला आपण त्या टर्मची ताळेबंद म्हटले आहे जे कोणत्याही वर्षाच्या 31 मे रोजी संपत आहे कदाचित 5 कदाचित 15 हा कदाचित 17 म्हणून आम्हाला हा डेटा देण्यात आला आहे तर आपल्यास ताळेबंदाच्या डाव्या बाजूची स्थिती दिली गेली आहे जिथे आपल्याला मालमत्ता दिली जाते सध्याच्या current assets पासून सुरुवात करुन नंतर आपल्याला liabilities दिल्या जातील तर त्याने कंपनीची रोख स्थिती दिली आहे मागील वर्षाची शेवटची रोख शिल्लक रक्कम 29 हजार डॉलर्स होती इन्व्हेंटरी 420 हजार डॉलर्स प्राप्त खाती 369 हजार डॉलर्स निव्वळ फर्निचर आणि फिक्स्चर 168 हजार डॉलर्स आहेत आणि एकूण मालमत्ता 986 हजार डॉलर्स आहे आता आपण उत्तरदायित्वांबद्दल चर्चा कराल देय देणारी खाती 475 हजार डॉलर्स आहेत मालकांची इक्विटी 511 हजार डॉलर्स आहे पुन्हा दायित्व बाजू देखील मालमत्ता बाजूच्या बरोबरीची आहे तर हा ताळेबंदचा सारांश आहे आणि मागील सुमारे 6 महिन्याची प्रक्षेपित विक्री आम्हाला उजवीकडे दिली आहे एप्रिलपासून सुरू होऊन सप्टेंबरला संपत असलेली आणि ही सर्व विक्री आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे विक्रीचे अंदाज आमच्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून या प्रकरणात जेव्हा आपल्याला अर्थसंकल्प तयार करावा लागतो तेव्हा आम्हाला या सर्व विक्री आणि विक्रीच्या अंदाजांचा विचार करावा लागेल आणि आता आपण पहा की महिन्यांकरिताची विक्री आम्हाला देण्यात आल्या आहेत आणि पुढील माहिती येथे खूप महत्वाची आहे येथे दिलेली माहिती काय आहे हे कि क्रेडिट विक्री हि पुर्ण विक्री च्या 90 टक्के आहे याचा अर्थ आम्ही कोणत्याही महिन्यात जे काही विक्री करीत आहोत त्यापैकी 90 टक्के विक्री हि क्रेडिट विक्री असेल केवळ १० टक्के विक्री हि रोख रकमेवर असेल लक्षात ठेवा ही फार महत्वाची अट आहे ती माहिती आम्हाला खात्यात घ्यावी लागेल क्रेडिट खाती विक्रीनंतरच्या महिन्यात 80 टक्के आणि पुढील महिन्यात 20 टक्के जमा केली जातात तर पुढील 2 महिन्यांत ते संग्रहणीय आहे समजा मागील तारखा उपेक्षणीय आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते तर तेथे जे काही क्रेडिट विक्री असणार आहे ते पूर्णपणे संग्रह करण्यायोग्य आहेत तर क्वचितच तेथे कोणतीही मागील तारीख असेल 31 मे रोजी प्राप्त होणारी खाती एप्रिल महिन्यातील क्रेडिट विक्रीचे परिणाम असतील कारण आम्ही चालू महिन्याच्या विक्रीतील अंशतः म्हणजेच 10 टक्के विक्री त्याच महिन्यात गोळा करणार आहोत तर उर्वरित विक्री आम्ही अश्याप्रकारे गोळा करणार आहोत की त्या उर्वरित 90 टक्के पैकी 80 टक्के आम्ही पुढच्या महिन्यात गोळा करणार आहोत आणि त्या 90 टक्क्यांतील 20 टक्के त्याच्या पुढच्या महिन्यात घेतले जातील बरोबर अशाप्रकारे विक्री संकलन प्रक्रिया होईल ही खूप महत्वाची माहिती आहे विक्रीवरील सरासरी सकल नफा 40 टक्के आहे तर cost मोजण्यासाठी ही आणखी एक महत्त्वाची अट आहे विशेषतः सामग्रीची किंमत आहे किंवा खरेदी केल्यानंतरच्या पुढील महिन्यात खरेदीचे पैसे दिले जातील बरोबर तर याचा अर्थ असा आहे की आम्ही आज खरेदी करीत आहोत आणि आम्ही पुढील महिन्यात पुरवठादारांना त्या खरेदीचे पैसे देत आहोत आम्ही देय देत नाही म्हणून सर्व खरेदी हि चालू महिन्यात आहे आणि आम्ही पुढील महिन्यात त्याचे पैसे देत आहोत पगार वेतन आणि कमिशन सरासरी विक्रीच्या 20 टक्के इतर सर्व चल खर्च म्हणजे विक्रीचा 4 टक्के भाडे मालमत्ता कर आणि इतर पगाराचा निश्चित खर्च आणि इतर वस्तूंचा खर्च दरमहा 55000 डॉलर आहे समजा या चल आणि निश्चित खर्चासाठी दरमहा रोख वितरण आवश्यक आहे घसारा दरमहा 2500 आहे बरोबर आणि तर मग अशी स्थिती आहे की दरमहा घसारा 2500 डॉलर्स आहे मे महिन्यात घेतलेल्या फर्निचरसाठी किंवा इतर वस्तूंसाठी 55000 डॉलर्सचे वितरण हे जूनमध्ये केले जाईल पैसे देय असणार्या 31 मे रोजीच्या खात्यात शिल्लक असलेल्या रकमेमध्ये ही रक्कम समाविष्ट असते असे गृहित धरले पाहिजे की किमान 25000 डॉलर्सची रोख रक्कम कायम शिल्लक ठेवावी लागेल तेच रोख बजेट तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणारी किमान रोखीची शिल्लक असेल हे देखील गृहित धरा की सर्व कर्ज महिन्याच्या सुरूवातीस प्रभावी होतात आणि सर्व देयके परतफेड महिन्याच्या शेवटी दिले जातात तत्त्वाची परतफेड करतानाच व्याज दिले जाते व्याज दर वार्षिक 10 टक्के आहे जवळच्या 10 डॉलर्सची व्याज गणना सर्व कर्जे आणि तत्त्वे हजार डॉलर्सच्या गुणाकाराने भरल्या पाहिजेत किंवा केल्या पाहिजेत तर आपण कर्ज कधी घेणार आहोत जेव्हा रोखीची कमतरता असेल तेव्हा आपण बँकेतून किंवा इतर कुठल्या तरी स्त्रोतांकडून कर्ज घेणार आहोत आम्हाला हजाराच्या संख्येत कर्ज घ्यावे लागेल आणि जेव्हा अतिरिक्त पैसे उपलब्ध असतील तेव्हा ते परत देखील करावे लागतील हजाराच्या संख्येतच ते परत करावे लागेल जर ते १००० पेक्षा कमी असेल तर आम्ही १००० पेक्षा कमी कर्ज घेऊ शकत नाही आणि आम्ही १००० पेक्षा कमी देणार नाही आणि जेव्हा आम्ही ते कर्ज बँकेत किंवा स्त्रोताला परत करतो तेव्हा त्या कर्जावरील व्याजासह परत करावे लागेल आणि व्याज जवळच्या 10 डॉलर्सपर्यंत भरावे लागेल ही आणखी एक महत्त्वाची अट आहे आत्ता आवश्यक असलेल्या गोष्टीसाठी आपण काय करायचे आहे ते म्हणजे येत्या तिमाही साठी अर्थसंकल्प तयार करा येत्या तिमाही साठी म्हणजे येत्या 3 महिन्यांचा कालावधी आम्ही मे महिन्याच्या शेवटी येथे आहोत आणि आता आम्हाला जून जुलै आणि ऑगस्ट साठी अर्थसंकल्प तयार करावा लागेल मासिक रोख पावती आणि वितरणाचा अर्थसंकल्प म्हणजेच रोख अर्थसंकल्प आहे पुढील 3 महिन्यांकरिता आणि 31 ऑगस्ट 2015 किंवा 17 किंवा 18 च्या बजेटनुसार शिल्लक पत्रक जे आपण अनुमती देतो तर आम्हाला जून महिन्यापासून अर्थसंकल्प सुरू करायचा आहे 31 ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्प प्रक्रिया संपवावी लागेल म्हणून आम्ही 1 तीमाहिसाठी जून जुलै आणि ऑगस्टच्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अर्थसंकल्प तयार करणार आहोत सर्व ऑपरेशन्सचे मूल्यांकन प्राप्तिकरापूर्वी केले जाते त्यामुळे प्राप्तिकराकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते म्हणून आयकरांचा उल्लेख करण्याची गरज नाही बँक कर्जाची आवश्यकता का आहे आणि बँक कर्जे भरण्यासाठी कोणती कार्यकारी स्त्रोत रोख पुरवतात हे समजून घ्यावे नंतर हे स्पष्ट करावे लागेल कारण रोख अंदाजपत्रक तयार केल्यावर आम्हाला हे माहित असेल की एखाद्या विशिष्ट महिन्याच्या शेवटी रोख स्थिती काय असते आणि याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे अतिरिक्त रोख आहे किंवा आम्ही रोखीच्या कमतरतेतून जात आहोत आणि जर असे असेल तर आम्हाला रोख व्यवस्था कोठून करावी लागेल आणि जर एखादे अधिशेष असेल तर ते परत बँकेत कसे द्यावे तर ही अतिशय महत्वाची अट आहे जी संपूर्ण बजेटच्या या अभ्यासात काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर आता आम्ही या संपूर्ण माहितीकडे परत जाऊ आणि ते वेगवेगळ्या उप अनुमानांच्या वेळापत्रकांची तयारी करण्यास सुरवात करू आणि मग त्या सर्व एकत्र करू म्हणजे याचा परिणाम अंदाजपत्रक नफा आणि तोटा खाते अंदाजपत्रक रोख प्रवाह विधान किंवा रोख अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्पित ताळेबंद असेल बरोबर आता आपण त्याची तयारी सुरू करू या आणि मी तुमच्यासाठी तयार केलेले पहिले वेळापत्रक आहे ही माहिती येथे काढणे आणि त्यास वेगवेगळ्या वेळापत्रकांमध्ये रुपांतरित करणे म्हणजे विक्रीचे बजेट असेल तर विक्री बजेट काय होणार आहे या परिस्थितीकडे पाहता आम्हाला स्पष्टपणे वेळापत्रक तयार करावे लागेल आणि पुढील 3 महिन्यांतील विक्री कशी होणार आहे हे आम्हाला त्या वेळापत्रकात दाखवावे लागेल तर मासिक विक्री काय आहे तिमाही विक्री काय आहे रोख विक्री किती आहे क्रेडिट वरती किती विक्री आहेत आणि एकुण विक्री किती शिल्लक आहे याची योजना तयार करावी लागेल आणि ते प्रथम वेळापत्रक असेल तर मग आपण हि योजना तयार करू आणि या सर्व गोष्टींची कशी काळजी घेणार आहोत त्याबद्दल जाणून घेऊया म्हणून आम्ही पहिले बजेट तयार करीत आहोत ते म्हणजे विक्रीचे बजेट आणि येथे आम्हाला विक्रीचे अंदाजपत्रक लिहावे लागेल कारण आम्हाला निव्वळ निकाल तयार करायचा असेल तर अर्थसंकल्पित नफा आणि तोटा खाते तयार केले जाईल आणि तोपर्यंत हे शक्य होणार नाही जोपर्यंत आम्ही ही सर्व वेळापत्रक आणि विक्री बजेटचे पहिले वेळापत्रक तयार करत नाही आपण विक्री अर्थसंकल्प तयार करताना आपल्याला भिन्न स्तंभ तयार करावे लागतील बरोबर येथे पहिला कॉलम तपशिलांसाठी आहे नंतर महिन्यांसाठी पहिला महिना जून आहे तर दुसरा जुलै आहे आणि त्यानंतर तिसरा ऑगस्ट आहे हा ऑगस्ट महिना आहे आणि मग आम्ही या तिमाहीत एकूण विक्रीबद्दल बोलत आहोत म्हणूनच विक्रीच्या एकूण रकमेपासून प्रारंभ होईल आणि जेव्हा आपण विक्रीचे तपशील पाहता तेव्हा कळते की विक्री म्हणजे ती दोन भागांमध्ये विभागली जाते तर पहिला भाग रोख विक्री आहे म्हणून आम्ही येथे लिहितो रोख विक्री रक्कम काय आहे तर पहिली गोष्ट रोख विक्री आहे प्रकरणात आम्हाला काही अटी दिल्या आहेत तर या प्रकरणात आम्हाला कोणत्या अटी दिल्या आहेत जर आपण या अवस्थेकडे पाहिले तर क्रेडिट विक्री एकूण विक्रीपैकी 90 टक्के आहे याचा अर्थ रोख विक्री किती आहे फक्त 10 टक्के बरोबर म्हणून जर जून महिन्यात ही फक्त 10 टक्के विक्री असेल तर आपण रोख रकमेवर किती विक्री करणार आहोत हे पाहता जून महिन्यातील विक्री 700 हजार जुलै 400 हजार व ऑगस्ट 400 हजार आहे बरोबर आता नगदी विक्री यापैकी केवळ 10 टक्के आहे म्हणजे याचा अर्थ पुन्हा 700 हजार इतका आहे तर म्हणा की 70 हजार किमतीची विक्री रोखीवर आहे मी ते डॉलरमध्ये घेत आहे किंवा हे डॉलर्स तुम्ही एकदाच येथे ठेवू शकता यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा वेळ घालण्याची गरज नाही म्हणून जून महिन्यात रोखीची विक्री 70 हजार आहे येथे जुलै महिन्यात रोख विक्री 40 हजार होणार आहे आणि ऑगस्ट महिन्यात रोख विक्री पुन्हा 40 हजारांवर होणार आहे तर एकूण विक्री काय होणार आहे ते म्हणजे 150 हजार डॉलर्सची रोख विक्री ही रोख विक्री आहे बरोबर विक्रीतील दुसरा घटक आता क्रेडिट विक्री असणार आहे तर येथे क्रेडिट विक्री काय आहे शिल्लक रक्कम ही क्रेडिट विक्री आहे तर पुन्हा 700 हजार विक्री पैकी 70 हजार रोख असेल तर शिल्लक किती असेल तर 630 हजार डॉलर्स क्रेडिट विक्री आहे तर या प्रकरणात किती होणार आहे 360 हजार ही क्रेडिट विक्री होणार आहे इथेही 360 हजार डॉलर्स क्रेडिट विक्री होणार आहे तर याचा अर्थ एकूण क्रेडिट विक्री 1350000 रुपयांची असेल आणि रोख विक्री 150 हजार आहे तर आता तुम्ही त्याची पुर्ण बेरीज करा जेव्हा आपण त्याची पुर्ण बेरीज करतो तर एकूण विक्री किती होईल जून महिन्यासाठी 700 हजार डॉलर्स जुलै महिन्यासाठी 400 हजार डॉलर्स आणि ऑगस्ट महिन्यासाठी 400 हजार डॉलर्स म्हणजे एकूण विक्री किती होणार आहे या संपूर्ण तिमाहीत 1 5 दशलक्ष डॉलर्स किंवा असे म्हणता येईल की या तिमाहीच्या अखेरीस आम्ही 15 लाख डॉलर्सची विक्री करणार आहोत म्हणजेच 3 महिने जून जुलै आणि ऑगस्टमध्ये एकुण 15 लाखांची विक्री होणार आहे त्या 15 लाखांपैकी 10 टक्के म्हणजेच 150 हजार किमतीची विक्री रोख रकमेवर असेल तर उर्वरित विक्री क्रेडिट वर असेल म्हणजे 1 3 म्हणजे दहा लाख साडेतीन हजार डॉलर्स तर एकूण विक्री किती होईल तर १ दशलक्ष किंवा 15 lakh लाख डॉलर्स किंमतीची विक्री आम्ही या तिमाहीत करणार आहोत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व शक्य आहे ही सुरुवातीची प्रक्रिया आहे म्हणजे विक्री अंदाज करणे ही कोणत्याही अर्थसंकल्पीय अभ्यासाची किंवा बजेट प्रक्रियेची सुरुवात असते येथे देखील आता व्यावहारिकरित्या हे मिनी केस सोडवताना आम्ही विक्रीच्या अंदाजासह प्रारंभ करीत आहोत ही माहिती कंपनीने उत्पन्न केली आहे की या 3 महिन्यांच्या कालावधीत आपण विक्री करू शकतो किंवा बाजारात 1 5 दशलक्ष डॉलर्सची विक्री होण्याची शक्यता आहे आम्ही हे लक्ष्य साध्य करू शकतो म्हणून आम्ही हे केले आहे आणि आम्ही हे बजेट आमच्यासाठी तयार केले आहे आणि हे विक्री बजेट आहे आमच्यासाठी हे पहिले वेळापत्रक आहे आता मी पुढील वेळापत्रकात जातो आणि पुढील वेळापत्रक हे विक्री वसुलीच्या बजेटचे आहे एकदा आम्ही किती विक्री करणार आहोत याचा शोध घेतला आणि ते म्हणजे केवळ 10 टक्के रक्कम रोकड व उर्वरित क्रेडिट वरती आहे आता ही पत कशी गोळा केली जाईल आम्ही हे वाचण्यासाठी मागे जाऊ की आता संकलनाची काय परिस्थिती आहे संग्रह परिस्थिती म्हणजे क्रेडिट विक्री ही एकूण विक्रीपैकी 90 टक्के आहे जी क्रेडिट खाती जमा केली जातात विक्रीनंतरच्या महिन्यात 80 टक्के विक्रीनंतरच्या महिन्यात 80 टक्के म्हणजे याचाच अर्थ आम्ही पुढच्या महिन्यात 90 टक्क्यांपैकी 80 टक्के गोळा करणार आहोत आणि 90 टक्क्यांपैकी 20 टक्के त्याच्या पुढच्या महिन्यात गोळा करणार आहोत तर ही अट आहे मागील तारखा नाहीत त्या नगण्य आहेत आम्हाला त्याकडे दुर्लक्ष करावे लागेल आणि 31 मे रोजी प्राप्त होणारी खाती म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यातील क्रेडिट विक्रीचे परिणाम आहेत म्हणून आता आम्हाला विक्री जमा करावी लागेल म्हणून आपण पुढील वेळापत्रक तयार करू आणि ते पुढील वेळापत्रक विक्री संकलन बजेटचे असेल वेळापत्रक क्रमांक 2 हे विक्री संकलन बजेट आहे विक्री संग्रह अर्थसंकल्प हे उप बजेट आहेत जर आपण उप बजेट तयार केले आणि आपण सबमिट केले तर शेवटी अर्थसंकल्पित नफा आणि तोटा खाते आणि अर्थसंकल्पित बॅलन्स शीट शोधण्यात सक्षम होईल तर आता रोख संकलन बजेट मध्ये आम्ही येथे पुन्हा तपशील लिहितो मग आम्ही येथे महिने लिहितो म्हणून जेव्हा आपण पुन्हा महिन्यांबद्दल बोलतोय तर आमच्याकडे 3 महिने आहेत आम्ही जूनमध्ये किती संग्रहित करणार आहोत जुलैमध्ये आम्ही किती गोळा करणार आहोत ऑगस्टमध्ये आम्ही किती गोळा करणार आहोत बरोबर म्हणून 3 महिन्यासाठी हे 3 संग्रह आहेत आता प्रथम संग्रह कोठून येईल तेच रोख विक्री आहे आणि तेही चालू महिन्यातील चालू महिन्यात रोख विक्री किती होती आम्ही त्याच महिन्यात 70000 किमतीची विक्री जुलै महिन्यासाठी 40000 आणि पुन्हा ऑगस्ट महिन्यासाठी 40000 चालू महिन्यांच्या विक्रीतून मिळणारा आमचा हा रोख संग्रह आहे आता प्राप्य खात्यांवरील संग्रह मी येथे लिहित आहे AR खात्यांमधून संग्रह म्हणजे आम्ही किती क्रेडिट विक्री केली आहे आणि आम्ही ती कशी संग्रहित करणार आहोत तर आम्ही एप्रिल आणि मे महिन्याचे जून महिन्यात गोळा करणार आहोत कारण जून महिन्यात चालू महिन्याच्या विक्रीतून केवळ 10 टक्के उत्पन्न मिळेल जून महिन्यातील बाकीचा संग्रह हा एप्रिल आणि मे महिन्यातील विक्री चा असेल आणि जून महिन्यात आम्ही आधीच दर्शविले आहे की आमची रोख विक्री आणि संग्रह फक्त 70000 आहे खाते प्राप्तकर्त्यांकडून संकलन म्हणजे आता आम्ही एप्रिल महिन्यात केलेल्या क्रेडिट विक्रीचा एक भाग जून महिन्यात प्राप्त करणार आहोत म्हणजेच एप्रिलची विक्री खात्यांमधून प्राप्त करण्यायोग्य संग्रह म्हणजे ते एप्रिल विक्रीसाठी आहे म्हणून आम्ही एप्रिल विक्री केली होती आणि त्या एप्रिल विक्रीपैकी एकूण किती होते म्हणजे ही माहिती आता तुम्हाला का समजली पाहिजे ही एप्रिलची माहिती आम्हाला का दिली गेली आहे आम्हाला माहिती आहे की एप्रिलची विक्री 300 हजारांची होती तर त्यापैकी एकूण 30000 विक्री एप्रिल महिन्यातच गोळा केले जाणे आवश्यक आहे आणि उर्वरित रक्कम त्या 80 टक्के पैकी 270 हजार मे महिन्यात गोळा करणे आवश्यक आहे आणि 270 हजार पैकी फक्त 20 टक्के रक्कम जी कि एप्रिल महिन्याच्या पूर्ण विक्रीच्या 90 टक्के आहे आम्ही या जून महिन्यात गोळा करणार आहोत म्हणजे एप्रिलची विक्री आमच्याकडे 20 टक्के शिल्लक आहे आणि ती 20 टक्के जून महिन्यात गोळा केली जाईल तर एप्रिलच्या विक्रीत आम्ही किती गोळा करणार आहोत 270 हजार हे एकूण विक्री आहे आणि २० टक्के कार्य झाले आहे कारण आपण पुन्हा डॉलर इथे ठेवत आहोत डॉलरच्या तुलनेत हे डॉलर संग्रह आहे आणि आम्ही एप्रिलमध्ये विक्रीसाठी जात आहोत जी 54000 विक्री आहे ती जून महिन्यात गोळा केली जाईल आणि जुलै महिन्यात काहीच नसेल ऑगस्ट महिन्यात काहीच नसेल कारण जूनपर्यंतची सर्व विक्री मागील महिन्यांतील एप्रिल आणि मे या कालावधीतील विक्री जून महिन्यापर्यंत गोळा केली जाईल जून महिन्यात आपण मे विक्रीपासून देखील अंशतः गोळा करू म्हणजे आम्ही मे च्या विक्रीसाठी किती गोळा करणार आहोत 252 हजार आणि हे किती होणार आहे आम्ही मे महिन्यात केलेल्या 90 टक्के विक्रींपैकी हे 80 टक्के होणार आहे आणि आम्ही पुढच्या महिन्यात जमा करणार आहोत आम्ही मे महिन्यात एकुण क्रेडिट विक्रीपैकी 80 टक्के विक्री म्हणजेच 252 हजार जमा करणार आहोत आणि उर्वरित रक्कम जुलै महिन्यात जमा होईल ती रक्कम किती असेल म्हणजे हा एकूण संग्रह आहे आता मे महिन्याच्या विक्रीसाठी एकूण संग्रह हा मे महिन्यातच 10 टक्के जून महिन्यात 80 टक्के आणि जुलै महिन्यात 20 टक्के संग्रह केला जाईल आता मे विक्रीसाठी ऑगस्ट महिन्यात काहीच गोळा केले जाणार नाही आता आम्ही जूनच्या विक्री संकलनासाठी जाऊ म्हणून जर आपण जूनच्या विक्रीबद्दल चर्चा केली तर आम्ही जूनच्या विक्रीतून आधीच 70000 रोख संग्रहित केले आहेत आणि आता जून महिन्यात जूनच्या क्रेडिट विक्री मधील काहीही जमा केले जाणार नाही कारण ते आता पुढच्या महिन्यात गोळा केले जाईल तर जूनच्या 90 टक्के विक्रीपैकी 80 टक्के विक्री म्हणजेच 504 हजार रुपये जुलै महिन्यात गोळा केले जाईल आणि उर्वरित 126 हजार आम्ही ऑगस्ट महिन्यात गोळा करणार आहोत तर याचा अर्थ जून विक्री देखील पुर्णपणे संग्रहित केली जाईल तर 70000 आम्ही येथे जमा केले 504 आम्ही जुलैमध्ये गोळा केले आणि उर्वरित 126 हजार आम्ही ऑगस्ट महिन्यात गोळा केले म्हणून आम्ही जून महिन्यात जी एकूण विक्री केली ज्याची किंमत 700 हजार डॉलर्स आहे ती ऑगस्टपर्यंत गोळा केली जाईल आणि आता एप्रिलच्या विक्रीतील मेच्या विक्रीतील जूनच्या विक्रीतील काहीच शिल्लक नाही आता आम्ही जुलैच्या विक्रीबद्दल बोलू जर आपण आता जुलै विक्रीकडे पाहिले तर जुलैची विक्री आम्ही किती गोळा करणार आहोत जूनमध्ये काहीही नाही आणि जुलैमध्ये काहीही नाही आम्ही आधीच जुलैमध्ये 40000 इतका रोख भाग जमा केला आहे आणि उर्वरित रक्कम म्हणजे जुलैच्या 90 विक्रीपैकी 80 टक्के आम्ही येथे आॅगस्ट महिन्यात गोळा करणार आहोत ज्याची किंमत 288 हजार डॉलर्स आहे तर याचा अर्थ असा आहे की येथे एकूण संग्रह आहे बरोबर तर एकूण संग्रह किती होणार आहेत आम्ही आता एकूण रक्कम म्हणजेच 376 हजारांची रक्कम गोळा करणार आहोत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही ही रक्कम आधीच गोळा केली आहे ही रोकड विक्री आहे 70 40 40 आणि आता उर्वरित रक्कम आम्ही येथे जमा करणार आहोत या महिन्यात ही रक्कम 376 हजार डॉलर्स असणार आहे आम्ही पुढच्या महिन्यात 607 हजार डॉलर्सची विक्री जमा करणार आहोत आणि त्यानंतर पुढील महिन्यात आम्ही एकूण 454 हजार डॉलर्सची विक्री संग्रहित करणार आहोत तर एकूण संग्रह किती होणार आहे जून महिन्यात 376 हजार जुलै महिन्यात 607 आणि ऑगस्ट महिन्यात 454 हजार हे सर्व म्हणजे रोख रकमेच्या संदर्भात व विक्री संकलनासंदर्भातील ही माहिती पुढील रोख बजेटमध्ये वापरली जाईल तेथे रोख स्टेटमेंटमध्ये दर्शविले जाईल की किती संग्रह आहे म्हणजे रोख विधानात रोख रक्कम किती आहे विक्रीतून म्हणजेच विक्री संग्रहातून किती येत आहेत तर तेथे दर्शवेल की जून महिन्याचा संग्रह किंवा जून महिन्याची पावती 376 हजार जुलै महिन्यातील 607 हजार आणि ऑगस्ट 445 हजार आणि आता ऑगस्ट महिन्यात आम्ही ऑगस्ट महिन्यासाठी किती विकले ऑगस्ट महिन्यातील विक्री 400 हजार इतकी आहे त्यापैकी आम्ही येथे किती जमा केले तर आम्ही ऑगस्ट महिन्यात 40000 जमा केले आहेत म्हणजे याचा अर्थ ऑगस्टच्या विक्रीतील एक भाग म्हणजे 360 हजार आणि जुलै महिन्यातील पत विक्रीच्या 90 टक्के पैकी २० टक्के सप्टेंबर महिन्यात गोळा केले जाईल तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे काही माहिती आहे आणि ती माहिती प्राप्त खात्यांच्या दृष्टीने असेल तर आता प्राप्य खाती ऑगस्टच्या विक्रीतील संग्रहाचा भाग म्हणून जुलैच्या विक्रीच्या संग्रहातील भाग म्हणून मोजली जातील आणि मग ती एकूण प्राप्य करण्यायोग्य रक्कम ठरेल आणि प्राप्य खाती ती माहिती थेट ताळेबंदात घेतील तर याचा अर्थ असा की विक्रीची अट क्रेडिट आणि रोख माहिती यावर अवलंबून असलेले पहिले वेळापत्रक म्हणजे विक्रीचे बजेट होते जे दुसरे वेळापत्रक आपण तयार केले ते विक्री संग्रह बजेट आहे आणि आता आम्ही खरेदीचे बजेट हे तिसरे वेळापत्रक तयार करू आम्हाला दिलेली माहिती पाहता खरेदी बजेट म्हणजे काय आम्ही आता त्यासाठी जाऊ आणि खरेदीची माहिती थेट आम्हाला देण्यात आली आहे म्हणून जर आपण खरेदीची माहिती पाहिली तर ती आधीच दिली आहे आणि ही माहिती अशी आहे की आपण या माहितीसाठी येथे कसे गेले पाहिजे जर आपण पाहिले तर आम्हाला दिले आहे की विक्रीवरील सरासरी नफा 40 टक्के आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे 40 टक्के म्हणजे एकूण नफा म्हणजे याचा अर्थ उत्पादन खर्च 60 टक्के उत्पादन खर्च 60 टक्के आणि उत्पादनाची किंमत किती आहे म्हणजेच भौतिक किंमत आणि इतर ऑपरेटिंग खर्चांची किंमत किती आहे इतर ऑपरेटिंग खर्चांची माहिती आम्हाला स्वतंत्रपणे दिली जाते जी निश्चित आणि चल ऑपरेटिंग कॉस्ट असते तर याचा अर्थ असा की आपण सहजपणे असे गृहित धरू शकता की ही 60 टक्के किंमत केवळ मटेरियलसाठी आहे म्हणून आम्ही खरेदी करणार असलेल्या मालाच्या किंमतीच्या 60 टक्के किंमतीचे मटेरियल खरेदी करणार आहोत तर प्रथम खरेदीचे वेळापत्रक तयार होईल आणि त्यानंतर आम्ही सामग्रीच्या देयाचे वेळापत्रक आणि नंतर इतर कार्यकारी खर्चाच्या देयकासाठी वेळापत्रक तयार करू म्हणूनच पुढील वेळापत्रकात खरेदीचे वेळापत्रक साहित्याचे वेळापत्रक आणि इतर परिचालन खर्चाचे वेळापत्रक आपण तयार करू आणि त्यानंतर त्या अर्थसंकल्पातील नफा आणि तोटा खाते रोख अंदाजपत्रक आणि बजेटची ताळेबंद तयार करण्यास पुढे जाऊ या क्षणासाठी मी येथे थांबतो आणि पुढच्या वर्गात उर्वरित वेळापत्रक तयार करू खूप खूप धन्यवाद